ठीक आहे आत्ताच आपण बँड रिजेक्ट फिल्टर पाहिला आहे आणि आपण हे बँड रिजेक्ट फिल्टर प्रयोगात कसे वापरू शकतो ते पाहू या तर पटकन आठवण्यासाठी बँड रिजेक्ट फिल्टर म्हणजे काय हे बघूया बँड रिजेक्ट फिल्टर हे फिल्टर आहे जे आपण वारंवारता बँड नाकारण्यासाठी डिझाइन करू शकतो हे बँड पास फिल्टरच्या विरुद्ध आहे बँड पास फिल्टरमध्ये आम्ही इच्छित फ्रिक्वेन्सीचा बँड पार करत आहोत परंतु जेव्हा आम्ही बँड रिजेक्ट फिल्टरबद्दल बोलतो तेव्हा आम्ही एक फिल्टर डिझाइन करत आहोत जो विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा बँड नाकारेल तर मुद्दा हा आहे की आपण हा बँड रिजेक्ट फिल्टर कसा डिझाइन करू शकतो तर आत्ताच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवले आहे की बँड रिजेक्ट फिल्टर म्हणजे काय बँड रिजेक्ट फिल्टर्सचे प्रकार काय आहेत तुम्ही बँड रिजेक्ट फिल्टर कसे डिझाइन करू शकता आणि आता तुम्हाला माहित आहे की आम्ही कमी पास फिल्टर आणि उच्च पास फिल्टर वापरत आहोत परंतु कॅस्केडिंगच्या एकीकरणच्या बाबतीत नाही जसे की जर तुम्ही बँड पास फिल्टर पाहिला तर तेथे सुरुवातीला उच्च पास फिल्टर होते नंतर तुमच्याकडे शेवटी कमी पास फिल्टर होते आणि तुमच्याकडे मध्यवर्ती टप्प्यात OP Amp होते हे Op Amp बफर इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायर किंवा ते नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायर असू शकते बँड रिजेक्ट फिल्टरच्या बाबतीत आम्ही लो पास फिल्टर आणि हाय पास फिल्टर या दोन्हीसाठी सिग्नल लागू करत आहोत आणि समिंग अॅम्प्लिफायर नंतर आम्ही ते इन्व्हर्टिंग अॅम्प्लिफायर किंवा नॉन इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायरशी कनेक्ट करत आहोत आणि त्यानंतर प्रत्यक्षात आम्हाला इनव्हर्टिंग अॅम्प्लिफायर आणि नॉन इनव्हर्टिंग वापरण्याची गरज नाही कारण मुद्दा असा आहे की लो पास फिल्टर हाय पास फिल्टर बफरला जातो बफर समिंग अॅम्प्लिफायरकडे जातो ते आपण आधीच पाहिले आहे आता आपण आमचे आवडते उपकरण वापरून पाहू ते म्हणजे डीसी रेग्युलेटेड पॉवर सप्लाय फंक्शन जनरेटर आणि ऑसिलोस्कोप आम्ही हा बँड रिजेक्ट फिल्टर कसा डिझाइन करू शकतो आणि आपण सक्रिय बँड रिजेक्ट फिल्टर पाहू सक्रिय बँड रिजेक्ट फिल्टर म्हणजे काय जेथे तुम्ही ऑपरेशनल अॅम्प्लिफायर वापरत आहात तर आता हा एक ब्रेडबोर्ड आहे जो तुम्हाला तुमच्या समोर दिसतो आणि आज मी तुम्हाला माझ्या तिसऱ्या शिक्षक सहाय्यकाची ओळख करून देईन अनिल विष्णू आपण या विशिष्ट सर्किटची रचना कशी करू शकतो हे समजून घेण्यात तो आपल्याला मदत करेल तर अनिल आम्हाला मदत करण्यासाठी येथे आहे आणि ब्रेडबोर्डवर सर्किट कसे लागू केले जाऊ शकते हे समजून घेण्यासाठी तो आम्हाला मदत करेल तो अंमलात आणत असताना मी बोलत राहीन जेणेकरून तो नक्की काय दाखवत आहे हे तुम्हाला समजेल तर जर तुम्ही एका सेकंदासाठी पटकन स्क्रीनवर गेलात तर तुम्हाला दिसेल की सक्रिय बँड रिजेक्टच्या कार्याचा अभ्यास करण्याचा हा प्रयोग आहे तर आता आपण काय पाहतो तुम्ही येथे दाखवलेले सर्किट आणि लो पास फिल्टर आणि हाय पास फिल्टरला आम्ही लागू करत असलेला सिग्नल पाहू शकता जसे तुम्ही येथे पाहता लो पास आणि हाय पास फिल्टरचे हे आउटपुट व्होल्टेज फॉलोअरशी किंवा बफरशी जोडलेले आहे आणि याचे आउटपुट समिंग अॅम्प्लिफायरला दिले जाते हे तुमचे समिंग अॅम्प्लिफायर आहे सोपे आहे ना हे कमी पास आणि उच्च पास फिल्टरचे संयोजन आहे हा तुमचा समिंग अॅम्प्लिफायर आहे तर जर आपल्याला हे सर्किट लागू करायचे असेल तर पहिले पाऊल कोणते आहे आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सर्किट कनेक्ट करावे लागेल ही आकृती 19a आहे आणि आपल्याला सिम्युलेशन देखील करावे लागेल जे मी एका सेकंदात घेईन आकृती 19a मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण सर्किट कनेक्ट केल्यानंतर सर्किट काय आहे ते प्रथम पाहू आमच्याकडे R1 R2 C1 आणि C2 चे मूल्य आहे R1 10 किलो ओहम 10 kΩआहे R2 1 किलो ओहम 1kΩ आहे C1 आणि C2 0 1 मायक्रो फॅरॅड 0 येथे कमी पास फिल्टरसाठी कट ऑफ फ्रिक्वेन्सी 159 15 हर्ट्झ 159 15Hz आणि उच्च पास फिल्टरसाठी कट ऑफ फ्रिक्वेन्सी 1 59 किलो हर्ट्झ 1 59 KHz आहे आता आपण काय करणार आम्ही V1 येथे 50 हर्ट्झच्या 5 व्होल्ट पीक टू पीक साइन वेव्ह लागू करू आणि 20 हर्ट्झच्या चरणांमध्ये वारंवारता हळूहळू वाढवू हळूहळू वारंवारता 50 हर्ट्झपासून वाढवू आपण 70 हर्ट्झवर जाऊ नंतर 90 हर्ट्झवर जाऊ आणि नंतर आपण 110 हर्ट्झवर जाऊ आणि असेच पुढे पुढे जात राहू आता यानंतर काय बघायचे आपल्याला समिंग अॅम्प्लिफायरवर आउटपुट पहावे लागेल या सगळ्याचं संयोजन म्हणजे तुमचा बँड रिजेक्ट फिल्टर आहे तुमच्याकडे OP Amps आहेत त्यामुळे हे सक्रिय बँड रिजेक्ट फिल्टर आहे आता 5 व्होल्टची साइन वेव्ह लावा आणि मग आपण हळूहळू वारंवारता वाढवू त्यानंतर आपण Vo वर आउटपुट पाहू हे Vo चे आउटपुट आहे जे मी बाणाने दाखवले आहे आपण काय निरीक्षण करणार आहोत आम्ही निरीक्षण करू की वारंवारता कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या बरोबरीची आहे एंप्लिट्युड A√2 आहे जे कट ऑफ फ्रिक्वेन्सीच्या वर आणि खाली आहे एंप्लिट्युड कमी होईल याचा अर्थ काय जे काही कट ऑफ फ्रिक्वेन्सी आहे एक कट ऑफ फ्रिक्वेन्सी fL आहे आणि दुसरी fH आहे fL पेक्षा कमी फ्रिक्वेन्सी आणि fH पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी पार होऊ देतील या श्रेणीमधील फ्रिक्वेन्सी कमी केली जाईल तर जर तुम्हाला हा विशिष्ट आलेख दिसला असेल जे या NI Multisim चा वापर करून मिळालेले परिणाम आहे तर आपण येथे काय पाहतो हे एक एंप्लिट्युड विरुद्ध वारंवारता प्रतिसाद Amplitude vs Frequency response आहे येथे एक टप्पा देखील आहे तर एक अक्ष अॅम्प्लीट्यूड आहे दुसरा अक्ष फेज आहे हा अॅम्प्लीट्यूड प्लॉट आहे आणि हा फेज प्लॉट आहे तर जेव्हा आपण आपल्या फंक्शन जनरेटरवरून 5 व्होल्ट पीक टू पीक इनपुट व्होल्टेज लागू करतो तेव्हा आपला आउटपुट व्होल्टेज Vo कसा बदलतो ते पाहू तर जेव्हा आपण फंक्शन जनरेटरबद्दल बोलतो तेव्हा आपण फंक्शन जनरेटरमधून जे व्होल्टेज तयार करत आहोत ते या विशिष्ट टर्मिनल V1 वर लागू केले जाईल तर सर्किट कसे दिसते ते पहावे लागेल आणि मग ते कसे कार्य करते ते पाहू तर जर आपण ब्रेडबोर्डवर परत आलो तर आपल्याला बँड रिजेक्ट फिल्टर दिसेल जो येथे आहे आणि आपण पाहू शकता की तेथे तीन Op Amps आहेत तर आता आमच्याकडे तीन ऑपरेशनल अॅम्प्लिफायर आहेत कारण आमच्या सर्किटमध्ये आमच्याकडे तीन OP Amps होते 1 समर अॅम्प्लीफायर आहे जो हा एक आहे आणि नंतर एक बफर आहे आणि नंतर इनपुट कमी पास फिल्टर आणि उच्च पास फिल्टर आहे इनपुटवर आम्ही 5 व्होल्ट पीक टू पीक सिग्नल लागू करत आहोत तर इनपुट कुठून लावणार आम्ही फंक्शन जनरेटरकडून सिग्नल लागू करू जर तुम्ही फंक्शन जनरेटर पाहू शकत असाल तर हे 5 व्होल्ट तेथे आहे आता तो वारंवारता बदलत आहे वारंवारता 50 हर्ट्झ आहे सिग्नल 5 व्होल्ट पीक टू पीक आहे तो ब्रेडबोर्डच्या इनपुटवर सिग्नल लागू करणार आहे तर चला ते लागू करूया सिग्नल इनपुटवर जातो आणि दुसरे टर्मिनल जमिनीवर जाते आणि आपल्याला ±15 व्होल्ट लागू करावे लागतील हे ऑपरेशनल अॅम्प्लिफायरला बायसिंग आहे आता आपल्याला सर्किटचे आउटपुट व्होल्टेज ऑसिलोस्कोपशी जोडावे लागेल आम्ही इनपुट देखील कनेक्ट करू तर आपण इनपुट आणि आउटपुट दोन्हीची तुलना करू शकतो त्यामुळे तुम्ही ऑसिलोस्कोपवर इनपुट सिग्नल स्पष्टपणे पाहू शकता आता आम्ही आउटपुट कनेक्ट करत आहोत तर एक टर्मिनल ग्राउंड केलेले आहे आणि एक टर्मिनल Vo शी जोडलेले आहे आता या टप्प्यावर आपण काही व्होल्टेज पाहण्यास सक्षम असावे तर आऊटपुटवर काही व्होल्टेज सापडतात की नाही ते पाहू तर आम्हाला जे आढळले ते म्हणजे आमच्या सर्किटमध्ये काही समस्या आहे तर आपण समस्येचे निराकरण करूया आणि समस्या कुठे आहे ते शोधूया आणि एकदा आम्हाला कळले की आम्ही परत येऊ आणि हा व्हिडिओ पुढे चालू ठेवू आमच्याकडे तीन ऑपरेशनल अॅम्प्लिफायर्स आहेत आमच्याकडे सहा रेझिस्टर आहेत आमच्याकडे दोन कॅपेसिटर आहेत आमच्याकडे बायस व्होल्टेज आहेत आमच्याकडे इनपुट सिग्नल आणि आउटपुट सिग्नल आहेत त्यामुळे सर्किट थोडे अधिक जटिल होते जेव्हा अशा प्रकारचे सर्किट असते तेव्हा एकाच वेळी निकाल मिळणे आपल्यासाठी कठीण होईल आणि आपण सध्या ज्या स्थितीत आहोत ती स्थिती असू शकते तर मुद्दा हा आहे की त्यावर उपाय कसा शोधायचा किंवा आम्ही सर्किट समस्यानिवारण करू शकतो की नाही हाच मुद्दा आपण समजून घ्यायला हवा तर जेव्हा तुम्ही बँड रिजेक्ट फिल्टरबद्दल बोलता तेव्हा आम्ही सर्किट पाहत होतो आणि आम्हाला ऑसिलोस्कोपमध्ये सिग्नल दिसत नव्हता तर मुद्दा असा होता की आम्ही आउटपुट का पाहू शकलो नाही नंतर आम्ही सर्किट डिझाइनमधील चूक ओळखली आणि आम्हाला आढळले की टर्मिनलपैकी एक योग्यरित्या ग्राउंड केलेले नाही समिंग अॅम्प्लिफायरचे एक टर्मिनल योग्यरित्या ग्राउंड केलेले नव्हते फक्त या लहान त्रुटीमुळे जी खरोखर लहान नाही आपण शोधत असलेले आउटपुट शोधू शकत नाही पण मुद्दा असा आहे की तुम्हाला तुमची चूक सुधारता आली पाहिजे तुम्हाला चूक नेमकी कुठे आहे हे शोधता आले पाहिजे तर आपल्याला तेच सापडले आहे आणि आता जर आपण पाहिलं की जेव्हा आपण इनपुटवर 5 व्होल्ट पीक टू पीक 50 हर्ट्झ 5V Peak to Peak 50Hz व्होल्टेज लागू करतो तर आउटपुट काय आहे आपण ऑसिलोस्कोपकडे बघू जे बँड रिजेक्ट फिल्टरचे आउटपुट आहे आता तुम्ही कट ऑफ फ्रिक्वेन्सी पहा कमी कट ऑफ फ्रिक्वेन्सी fL 159 15 हर्ट्झ 159 15Hz आहे आणि उच्च कट ऑफ फ्रिक्वेन्सी fH 1 59 किलो हर्ट्झ 1 59KHz आहे तर fLच्या खाली काहीही वारंवारता पार होईल आणि fH वरील काहीही वारंवारता पार होईल fLआणि fH मधील फ्रिक्वेन्सी पार होणार नाहीत तुमच्या बँड रिजेक्ट फिल्टरसाठी रोल ऑफ आहे म्हणून आम्ही वारंवारता वाढवत राहू तुम्ही येथे पाहू शकता पिवळा तुमचा इनपुट सिग्नल आहे निळा तुमचा आउटपुट सिग्नल आहे पीक टू पीक व्होल्टेज 5 2 व्होल्ट आहे तुम्ही पाहता की जेव्हा आपण वारंवारता वाढवतो तेव्हा मला 139 हर्ट्झ दिसतो त्यानंतर 150 हर्ट्झसाठी आउटपुट व्होल्टेज काय तर पीक टू पीक व्होल्टेज 5 12 आहे आणि आपण अचानक पाहू शकता की एंप्लिट्युड कमी होऊ लागेल तर वारंवारता 159 022 हर्ट्झ आहे आणि जर तुम्ही वारंवारता वाढवली तर अचानक तुम्हाला एंप्लिट्युडमध्ये घट दिसेल अचानक पीक टू पीक एंप्लिट्युड कमी होऊ लागतो तुम्हाला दिसेल की डाव्या कोपर्यात निळी रेषा म्हणजे आउटपुट 2 96 व्होल्ट आहे तुम्हाला एंप्लिट्युड कमी होत अस्ताना दिसत असेल कारण ते 159 9 हर्ट्झ आणि 1 5 किलो हर्ट्झच्या त्या फ्रिक्वेन्सी बँडमध्ये आहे म्हणून आपण वारंवारता वाढवताच ते एंप्लिट्युड कमी होणे सुरू होईल आपण ऑसिलोस्कोप पाहू शकता आणि आपण पाहू शकता की आपण अद्याप वारंवारता वाढवत आहोत आपली वारंवारता कुठे पोहोचली आहे हे आपण दर्शवू शकता आम्ही सुमारे 1 75 1 5 किलो हर्ट्झपर्यंत 1 75KHz 1 5KHz पोहोचलो आहोत आता जर मी या fH ची वारंवारता वाढवत राहिलो तर मला पुन्हा एंप्लिट्युड वाढताना दिसेल याचा अर्थ माझ्या सिग्नलला फिल्टरमधून जाण्याची परवानगी आहे तुम्ही पुन्हा काय पाहिले पीक टू पीक व्होल्टेज परत 4 56v 4 8v वर आले आहे जे आमच्या इनपुट सिग्नलच्या जवळ आहे तर आपण जे पाहतो ते म्हणजे जेव्हा आपल्याकडे fL खाली असलेले सिग्नल असतात तेव्हा आपण पार करू शकतो जेव्हा सिग्नल fH च्या वर असतात तेव्हा आपण पार करू शकतो fL आणि fH मधील सिग्नल पार होऊ देणार नाही आणि तेच आपण आत्ता पाहिले आहे आता आपण याच्या उलट करू आता आपण ही वारंवारता कमी करू आणि सिग्नल पाहू तर तुम्ही ऑसिलोस्कोपवर पहा वारंवारता तिथेच आहे आणि तुम्हाला आउटपुटवर पीक टू पीक व्होल्टेज पहावे लागेल जे हे आहे तर जेव्हा मी तुम्हाला वारंवारता आणि पीक टू पीक व्होल्टेज पाहण्यास सांगतो तेव्हा तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील पिवळा हा तुमचा इनपुट सिग्नल आहे आणि निळा तुमचे आउटपुट आहे आता आपण वारंवारता कमी करत आहोत आणि आपण पाहतो की जेव्हा आपण वारंवारता कमी करतो तेव्हा आपण आपल्या पीक टू पीक व्होल्टेजवर लक्ष केंद्रित करावे अचानक आपण पाहू शकता की व्होल्टेज देखील कमी होऊ लागले आहे आता तुम्ही 115 हर्ट्झ 159 हर्ट्झपर्यंत खाली जा कृपया ऑटो ऍडजस्ट करू शकाल का पहा ऑटो अॅडजस्ट नावाचे फंक्शन आहे आणि ते तुमचा वेव्हफॉर्म आपोआप समायोजित करेल तुम्हाला ते स्वहस्ते समायोजित करण्याची आवश्यकता नसल्यास ते आपोआप समायोजित होऊ शकते आता तुम्हाला वारंवारता 151 हर्ट्झच्या 159 हर्ट्झच्या खाली दिसेल ते एंप्लिट्युड पुन्हा वाढू लागेल तुम्हाला व्होल्टेज दिसत आहे व्होल्टेज पुन्हा वाढू लागला याचा अर्थ पीक टू पीक व्होल्टेज फक्त 159Hz आणि 1 59 किलो हर्ट्झ 1 59KHz च्या दरम्यान कमी होईल

आता स्क्रीनवर परत या तर हे 159 Hz आहे असे गृहीत धरू आणि हे 1 59 KHz आहे आता तुम्हाला हा सिग्नल दिसत आहे तर व्होल्टेज येथून कमी होऊ लागते आणि नंतर ते येथे खाली येते तर म्हणूनच तुम्हाला दिसेल की तुम्ही 118 Hz वर आलात तरीही तुम्ही व्होल्टेज कमी होत असल्याचे पाहू शकता ते आता 5 व्होल्ट नाही ते 4 8v ते 4 5v आहे तर हे एक चित्र आहे जे तुम्ही पाहत आहात हे एंप्लिट्युड तुम्ही पहात आहात त्याचप्रकारे जेव्हा तुम्ही ते वारंवारता वाढवता ते याच्या बाहेर किंवा ते 1 9 KHz पेक्षा मोठे असले तरीही तुम्ही तुमच्या मूळ व्होल्टेजपेक्षा कमी असलेले व्होल्टेज किंवा इनपुट सिग्नल जे 5 व्होल्ट आहे ते पाहू शकता म्हणूनच तुम्हाला 5 व्होल्टमध्ये अचानक बदल दिसत नाही जेव्हा तुमचा आदर्श फिल्टर असेल तेव्हाच अचानक बदल होईल जेव्हा आपल्याकडे या प्रकारच्या वक्र ऐवजी हे वक्र असते तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे वक्र असावे आता समजा ही वारंवारता fLआहे ही वारंवारता fH आहे तर तुमचा वक्र असा असावा जर तुमच्याकडे फक्त एकच वारंवारता असेल तर ती अशी जाते परंतु आमच्याकडे आदर्श फिल्टर नाही आणि म्हणूनच वारंवारतेत वाढ किंवा कमी करून तुम्ही जो व्होल्टेज शोधत आहात तो असाच नाही परंतु तो आपण स्लाइडमध्ये दाखवलेल्या सारखाच आहे त्यामुळे गोंधळून जाऊ नका आणि असे म्हणू नका की अरे हे तर काम करत नाही हे कार्य करत आहे हे क्षेत्र आहे जे तुम्ही पहात आहात आणि ठराविक वारंवारतेनंतर तुम्हाला पुन्हा 5 व्होल्ट दिसतील तर मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे बँड रिजेक्ट फिल्टर्स म्हणजे काय आता तुम्हाला माहिती आहे बँड पास फिल्टर्स म्हणजे काय आणि आता तुम्हाला माहित आहे उच्च पास फिल्टर्स काय आहेत आता तुम्हाला माहिती आहे लो पास फिल्टर्स म्हणजे काय आता तुम्हाला माहिती आहे सक्रिय फिल्टर्स म्हणजे काय आता तुम्हाला माहिती आहे निष्क्रिय फिल्टर्स म्हणजे काय त्यामुळे या विशिष्ट अभ्यासक्रमाचा किंवा अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मी पटकन दाखवू शकणारे सर्व प्रकारचे संभाव्य फिल्टर्स आम्ही पाहिले आहेत आणि कमी पास फिल्टर ते उच्च पास फिल्टर ते बँड पास फिल्टर ते बँड रिजेक्ट फिल्टर पर्यंतचे सर्व फिल्टर आम्ही प्रयोगांसह पाहिले आहेत तर मी तुम्हाला पुढील मॉड्यूलमध्ये बघेन आणि आम्ही ऑपरेशनल अॅम्प्लिफायरचे इतर ऍप्लिकेशन पाहू तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या फिल्टर शिका फिल्टरचे महत्त्व समजून घ्या फिल्टर कुठे वापरता येईल हे समजून घ्या फिल्टरचे खरे ऍप्लिकेशन काय आहेत आणि तुम्ही कोणत्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक सर्किट्समध्ये फिल्टर वापरू शकता हे पाहण्याचा प्रयत्न करा तर मुद्दा असा होता की या विशिष्ट व्याख्यानाच्या सुरूवातीस मी तुम्हाला सांगितले की फिल्टर सामान्यत कम्युनिकेशन सर्किट्स आणि सिस्टममध्ये वापरले जातात किंवा मोठ्या प्रमाणावर वापरले जातात तर मी तुम्हाला पुढील मॉड्यूलमध्ये भेटेन तोपर्यंत काळजी घ्या